आता आपण ARM इन्स्ट्रक्शन सेट वर अगदी थोडक्यात चर्चा सुरु करूया अभ्यासक्रमाच्या नंतरच्या भागात आम्ही तुम्हाला ARM आधारित आणि आरडीनो आधारित बोर्डवर अनेक प्रात्यक्षिके दाखवणार आहे तेथे आपण उच्चस्तरीय लैंग्वेज मध्ये आपले प्रोग्राम लिहणार आहे परंतु इथे आणि काही अन्य लेक्चर मध्ये आपण ARM प्रोसेसर च्या निम्न स्तरांच्या वैशिष्ट्यां बद्दल चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपल्याला ARM आर्किटेक्चर ने प्रदान केलेल्या असेंबली लैंग्वेज वैशिष्ट्यांबद्दल एक मूळ कल्पना असणे गरजेचे आहे इथे आपण ARM इन्स्ट्रक्शन च्या विभिन्न प्रकारांबद्दल आणि विशेषत ARM इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या डेटा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन बद्दल व्यापक पणे बोलणार आहे ARM इन्स्ट्रक्शन सेट बद्दल बोलताना एक डेव्हलपर म्हणून तुम्हाला एक एम्बेडेड सिस्टीम विकसित किंवा डिझाईन करण्याची आवश्यकता आहे तुमच्याकडे एक हार्डवेअर प्लॅटफॉर्म एक मायक्रोकंट्रोलर आधारित सिस्टीम असेल आणि तुम्हाला त्या करता सॉफ्टवेअर लिहावे लागेल आज आपल्यापैकी बहुतेकजणं सॉफ्टवेअर ला उच्चस्तरीय लैंग्वेज मध्ये विकसित करतात एक तर C मध्ये किंवा पायथॉन मध्ये किंवा जावा मध्ये परंतु प्रोसेसरची निम्नस्तरीय वैशिष्ट्ये जाणणे चांगले असते जेणेकरून ठराविक एप्लीकेशन साठी कोणता प्रोसेसर उत्तम असू शकेल याचा सुचित निर्णय घेता येईल या प्रेरणे बरोबर आम्ही तुम्हाला ARM प्रोसेसर च्या असेंबली लैंग्वेज गुणधर्मांचा थोडक्यात परिचय देत आहे जो ARM प्लेटफॉर्म द्वारे दिल्या जाणाऱ्या हार्डवेअर वैशिष्ट्यांचे प्रतिबिंब आहे कोणताही इन्स्ट्रक्शन सेट हा विभिन्न समूहांमध्ये किंवा व्यापक श्रेणी मध्ये वर्गीकृत केला जाऊ शकतो ARM मध्ये आपण या श्रेणी ना डेटा प्रोसेसिंग डेटा ट्रांसफर आणि कंट्रोल फ्लो असे परिभाषित करतो अधिकांश आधुनिक माइक्रोकंट्रोलर हार्डवेयर आर्किटेक्चर वर आधारित आहे जिथे तुमच्याकडे एक वेगळी प्रोग्राम मेमरी आणि एक वेगळी डेटा मेमरी असेल प्रोग्राम बनवणाऱ्या इन्स्ट्रक्शन ला प्रोग्राम मेमरी मध्ये संग्रहीत केले जाईल तर सर्व तात्पुरता डेटा डेटा मेमरी मध्ये संग्रहित केला जाईल रजिस्टरमध्ये PC रजिस्टर हा प्रोग्राम मेमरी मधील पुढील इन्स्ट्रक्शन च्या एड्रेसला दर्शवत असेल जेव्हाही कोणतीही नवीन इन्स्ट्रक्शन मेमरी मध्ये आणली जाते तेव्हा त्याला PC मध्ये संग्रहित केलेल्या एड्रेस द्वारे प्राप्त केले जाईल जेव्हा मी डेटा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन च्या बाबतीत बोलत आहे तेव्हा आपण डेटा वर होणाऱ्या विभिन्न अरीथमॅटिक आणि लॉजिक ऑपरेशन बद्दल बोलत आहे ARM आर्किटेक्चर RISC वर आधारित आहे ARM ची अधिकांश वैशिष्ट्ये RISC आधारित आहे इथे सर्व डेटा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन केवळ रजिस्टरवर काम करतात म्हणजे जेव्हा मी ऍड म्हणतो तेव्हा आपण दोन रजिस्टर चा मजकूर ऍड करणार आहे आणि परिणाम पुन्हा दुसऱ्या रजिस्टरमध्ये संग्रहित करणार आहे म्हणून मेमरी येथे वापरा मध्ये येत नाही आता जेव्हा आपण डेटा ट्रांसफर बद्दल बोलत आहे तेथे पर्याय आहेत आपण एका रजिस्टर मधून दुसऱ्या रजिस्टर मध्ये ट्रांसफर करू शकतो किंवा रजिस्टर मधून डेटा मेमरी किंवा डेटा मेमरी मधून रजिस्टर मध्ये ट्रांसफर करू शकतो हे सर्व पर्याय आहेत आणि हे डेटा ट्रांसफर इन्स्ट्रक्शन ला बनवतील आणि कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन म्हणजे जे प्रोग्राम एक्झिक्युशन चा क्रम बदलतील सामान्यतः जसे मी म्हणालो कि PC पुढील इन्स्ट्रक्शन ला दर्शवतो कारण जसे इन्स्ट्रक्शन एक्झिक्युट होत असतात PC ची व्हॅल्यू वाढत जाते परंतु जेव्हाही तुम्हाला जम्प किंवा सबरुटीन कॉल सारख्या इन्स्ट्रक्शन मिळतात अचानक तो क्रम विचलित होईल आणि तुम्ही कोणत्यातरी दुसऱ्या ऍड्रेस कडे जाल आणि तेथून तुमच्या इन्स्ट्रक्शन ला प्राप्त करायला सुरु कराल हे कंट्रोल फ्लो परिवर्तन द्वारे अभिप्रेत आहे आणि अशा प्रकारच्या इन्स्ट्रक्शन ला कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन म्हटले जाते प्रामुख्याने कंट्रोल फ्लो इन्स्ट्रक्शन त्या आहेत ज्या काही पद्धतीने PC च्या व्हॅल्यू मध्ये फेरबदल करतील जेणेकरून इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशन चा सामान्य क्रम बदलला जाईल आपण आधी डेटा प्रोसेसिंग इन्स्ट्रक्शन बाबतीत बोललो आहे जी ARM इन्स्ट्रक्शन सेटमध्ये उपस्थित आहे आता ARM इन्स्ट्रक्शन सेटमध्ये लक्षात घेण्या सारखी पहिली गोष्ट अशी आहे की रजिस्टर सर्व 32 बीट आकारचे आहेत प्रोसेसर मधील ALU सुद्धा 32 बीट संख्यांवर काम करण्याची क्षमता ठेवतो तर सर्व ऑपेरन्ड जे संचलित केले जात आहेत ते 32 बीट आकारचे आहेत तुम्ही या ऑपरेशन्स ना रजिस्टरवर करू शकता किंवा काही ऑपेरन्ड स्थिरांक असू शकतात ज्यांना लिटरल किंवा तात्कालिक व्हॅल्यू असे म्हटले जाते मी म्हणू शकतो की एका रजिस्टर च्या कंटेंट मध्ये 10 ही व्हॅल्यू एड करा हा 10 एक स्थिरांक सारखा आहे ज्याला लिटरल किंवा तात्कालिक व्हॅल्यू असे म्हटले जाते ही 10 व्हॅल्यू इन्स्ट्रक्शनचा भाग म्हणून निर्दिष्ट केली जाते आणि याला तात्कालिक व्हॅल्यू म्हटले जाते कॅल्क्युलेशन नंतर परिणाम सुद्धा 32 बीट परिणाम आहेत आणि यांना काही विशेष रजिस्टर मध्ये संग्रहीत केले जाईल निश्चितच एक अपवाद आहे एक विशेष मल्टिप्लाय इन्स्ट्रक्शन आहे जिथे परिणाम 64 बीट संख्या मध्ये संग्रहित केला जातो तुम्हाला माहित आहे कि जेव्हाही आपण दोन n बीट संख्या चा गुणाकार करतो तेव्हा परिणाम 64 बीट असू शकतो म्हणून जेव्हा तुम्ही दोन 32 बीट संख्या चा गुणाकार करता परिणाम अधिकतम 64 बीट असू शकतो मल्टिप्लाय इन्स्ट्रक्शन ची एक आवृत्ती आहे जेथे परिणाम दोन रजिस्टर किंवा 64 बीट मध्ये संग्रहीत केला जाऊ शकतो या लेक्चर मध्ये आपण इन्स्ट्रक्शन एन्कोडींग बद्दल चर्चा करणार नाही म्हणजे प्रत्यक्षात इन्स्ट्रक्शन वर्ड चे बीट रजिस्टर ला कसे निर्दिष्ट करतात आपण आर्किटेक्चर च्या त्या विस्तार मध्ये जाणार नाही परंतु प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन चे समर्थन केले जाते ज्यावर आपण चर्चा करणार आहे प्रथम आपण अरिथमेटिक इन्स्ट्रक्शन बाबतीत बोलूया सर्वात मूळ इन्स्ट्रक्शन ऍडिशन आणि सबट्रॅकशन आहे ARM विभिन्न ऍडिशन आणि सबट्रॅकशन इन्स्ट्रक्शन चे पर्याय प्रदान करतो चला पाहुया की कोणत्या प्रकारच्या इन्स्ट्रक्शन आहेत पहिली एक साधी ऍड इन्स्ट्रक्शन आहे इथे उदाहरणार्थ मी तीन रजिस्टर r0 r1 r2 दाखविले आहे परंतु तुमच्याकडे कोणतेही ही रजिस्टर असू शकतात r0 r1 r2 हेच पाहिजे असे नाही पहिला इष्ट स्थान दर्शवतो दुसरा आणि तिसरा दोन सोर्स ऑपेरन्ड दर्शवतो तर जेव्हा मी ADD r0 r1 r2 असे लिहितो r1 आणि r2 च्या व्हॅल्यू ऍड केल्या जातील आणि परिणाम r0 मध्ये संग्रहित केला जाईल ऍड विथ कॅरी हे एक वर्जन आहे जे मल्टी प्रिसिजन अरिथमेटिक संभाळण्यासाठी वापरले जाते जेव्हा तुम्ही दोन 64 बीट संख्या ऍड करता तेव्हा तुम्ही प्रथम दोन 32 बीट संख्या ऍड करता जर कॅरी असेल तर पुढील 32 बीट संख्या तुम्ही कॅरी सोबत ऍड कराल तर तुमच्याकडे इन्स्ट्रक्शन चे ADC वर्जन असले पाहिजे हे ऍड विथ कॅरी आहे नंतर एक सामान्य SUB इन्स्ट्रक्शन आहे ही r1 r2 आहे परिणाम r0 मध्ये जात आहे मल्टी प्रिसिजन अरिथमेटिक साठी सबट्रॅकशन मध्ये बॉरो ची संकल्पना आहे एक BBC वर्जन आहे जिथे कॅरी फ्लॅग चा उपयोग केला जातो प्रत्यक्ष कॅल्क्युलेशन असे केले जाते r1 r 2 C 1 हा सबट्रॅकशन ऑपरेशन दरम्यान बॉरो चा विचार करतो आता सबट्रॅकशन इन्स्ट्रक्शन चे दोन फरक आहेत जिथे ऑपरेंड च्या भूमिका उलट केल्या आहेत जसे SUB इन्स्ट्रक्शन मध्ये आपण r1 r2 म्हणत आहे आता जर मी म्हणतो की RSB चा अर्थ आहे रिवर्स सबट्रॅक्ट म्हणजे r2 r1 तसेच बॉरो सोबत एक वर्जन आहे रिवर्स सबट्रॅक्ट विथ कॅरी आहे हे r2 r1 C 1आहे तुम्ही विचारू शकता की तुम्हाला दोन प्रकारच्या सबट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन ची आवश्यकता का आहे मी या इन्स्ट्रक्शन ला SUB r0 r2 r1 असे लिहू शकतो या ARM इन्स्ट्रक्शन दुसऱ्या ऑपरेंड ला अधिक लवचिक पणे निर्दिष्ट करण्याची परवानगी देतात जर तुमच्याकडे सबट्रॅक्ट चा रिवर्स वर्जन आहे तर त्या लवचिक ऑपरेंड ला सामान्य डेटा मधून सबट्रॅक्ट केले जाऊ शकते आपण पहात आहे की दुसरा ऑपरेंड तुम्हाला कोणत्या प्रकार चा लवचिकपणा प्रदान करत आहे परंतु हा रिवर्स सबट्रॅक्ट तुम्हाला एका सामान्य ऑपरेंड ला एका लवचिक ऑपरेंड मध्ये ऍड करण्याची अनुमती देतो किंवा एका लवचिक ऑपरेंड मधून एका सामान्य ऑपरेंड ला सबट्रॅक्ट करू शकता दोन्ही पर्याय दिले जातात आणि या सबट्रॅक्ट इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही या 32 बीट संख्यांना एक तर अनसाइंड किंवा 2 च्या कॉम्प्लीमेंट साइंड नंबर2's Complement Signed Number च्या रूपा मध्ये पहात आहे आता बायनरी मध्ये ऍडिशन आणि सबट्रॅकशन बाबतीत या दोन्हीमध्ये काही फरक नाही ज्या पद्धतीने अरिथमेटिक केले जाते ते अगदी सारखे आहे काही बिटवाईज लॉजिक इन्स्ट्रक्शन आहेत AND ORR आणि EOR सारखे इन्स्ट्रक्शन आहेत जे निर्दिष्ट ऑपरेंड वर बिटवाईज लॉजिकल ऑपरेशन करतात एक अन्य इन्स्ट्रक्शन सुद्धा आहे ज्याचे बिटवाईज स्तरावर समर्थन केले जाते याला शॉर्ट मध्ये BIC बिट क्लियर इन्स्ट्रक्शन म्हटले जाते प्रत्यक्ष अर्थ आहे रजिस्टर r1 हा r2 च्या कॉम्प्लिमेंट बरोबर AND केला आहे तुम्ही एक NOT ऑपरेशन करा आणि नंतर AND करा तर r2 मध्ये जो काही बीट 1 आहे जर तुम्ही NOT केले तर ते बीट 0 होतील जर तुम्ही r1 सोबत AND केले तर r1 चे संबंधित बिट्स 0 होतील तर जेथे ही r2 मध्ये तुमच्याकडे 1 आहे त्या संबंधित r1 मधील बिट्स 0 बनवले जातील म्हणजे ते क्लिअर होतील तर याला बिट क्लियर इन्स्ट्रक्शन असे सुद्धा म्हटले जाते नंतर तुमच्याकडे रजिस्टर ते रजिस्टर मूव्ह इन्स्ट्रक्शन आहे ही सुद्धा आपण डेटा मेन्यूपुलेशन प्रकारांमध्ये परिभाषेत करत आहे इथे दोन प्रकारच्या रजिस्टर ते रजिस्टर मूव्ह चे समर्थन केले आहे एक साधा रजिस्टर ते रजिस्टर मूव्ह आहे जेव्हा मी रजिस्टर ते रजिस्टर मूव्ह म्हणत आहे मला फक्त दोन ऑपरेंड निर्दिष्ट करण्याची आवश्यकता आहे जेव्हा मी MOV r0r2 म्हणतो याचा अर्थ आहे की r2 ची व्हॅल्यू r1 मध्ये कॉपी केली आहे आणखी एक वर्जन आहे मूव्ह निगेटेड म्हणजेजर मी म्हणालो MVN r0r2 इथे हा r2 कॉम्प्लिमेंट होईल आणि r0 मध्ये नेला जाईल असे खूप ऍप्लिकेशन्स आहेत जिथे 32 बीट संख्येच्या निगेटिव्ह व्हॅल्यू ची आवश्यकता आहे तेथे आपण या MVN इन्स्ट्रक्शन चा उपयोग करू शकतो आता इथे एन्कोडिंग मध्ये तुम्हाला तीन रजिस्टर ची आवश्यकता नाही हा r1 ज्याचा आपण आधी उल्लेख करत होतो मध्य ऑपरेंड जो इथे आवश्यक नाही केवळ दोन ऑपरेंड ची आवश्यकता आहे विविध तुलनात्मक इन्स्ट्रक्शन आहेत आपण मागील लेक्चर मध्ये CPSR मध्ये असणाऱ्या काही कंडिशन फ्लॅग वर चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल की तेथे Z फ्लॅग N फ्लॅग V फ्लॅग होते इत्यादि हे फ्लॅग काही अरिथमेटिक किंवा लॉजिक ऑपरेशन्स च्या परिणामांचा मागोवा ठेवतात जेव्हा तुम्ही दोन संख्या ऍड करता तेव्हा हे फ्लॅग या गोष्टीवर नजर ठेवतात की परिणाम 0 होता का परिणाम पॉझिटिव किंवा निगेटिव्ह होता का त्या ऑपरेशन मुळे ओवरफ्लो झाला होता का इत्यादी कधीकधी तुम्हाला केवळ दोन संख्यांची तुलना करण्याची आणि निर्णय घेण्याची गरज असते तुम्ही प्रत्यक्षात ऍडिशन किंवा सबट्रॅकशन करत नाही आणि परिणाम संग्रहित करत नाही तुम्हाला केवळ दोन व्हॅल्यू ची तुलना करण्याची आवश्यकता आहे तुलनात्मक इन्स्ट्रक्शन या झुंडने उपलब्ध आहेत जसे तुम्ही म्हणू शकता CMP r1 r2 याचा अर्थ असा की अंतर्गत रित्या तुम्ही r1 r2 करत आहे आणि तुम्ही परिणाम 0 आहे का याची पडताळणी करत आहे निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह त्याप्रमाणे फ्लॅग सेट केले जातील निगेटिव्ह तुलनेचे आणखी एक वर्जन आहे याचा अर्थ आहे की तुम्ही r1 r2 करा आणि नंतर फ्लॅग सेट करा या इन्स्ट्रक्शन रजिस्टर मध्ये काही परिणाम देत नाही हे तुम्हाला लक्षात ठेवले पाहिजे हे केवळ कंडिशन फ्लॅग ला सेट करतात जेणेकरून तुम्ही त्या परिणामाला कंडिशन फ्लॅग नुसार नंतर वापरु शकाल तसेच परीक्षण सारखी तुलना आहे ही तुलना म्हणजे तुम्ही r1 आणि r2 चे लॉजिकल आणि बिट वाइज AND करत आहे नंतर तुम्ही परिणाम 0 किंवा नॉनझिरो आहे हे तपासत आहे आणि नंतर त्यानुसार फ्लॅग सेट करत आहे तसेच तुम्ही समानते साठी परीक्षण करता TEQ समानता म्हणजे एक्सक्लूसिव OR जर तुम्ही 0 आणि 0 चे एक्सक्लूसिव OR करता तेव्हा परिणाम 0 मिळतो जर तुम्ही 1 आणि 1 चे एक्सक्लूसिव OR करता तेव्हा सुद्धा परिणाम 0 मिळतो परंतु जर तुम्ही 0 आणि 1 किंवा 1 आणि 0 चे एक्सक्लूसिव OR करता परिणाम 1 मिळतो तर एका एक्सक्लूसिव OR चा परिणाम तुम्हाला बिट्स समान आहेत किंवा नाही हे सांगेल म्हणून जेव्हा तुम्ही पूर्ण 32 बीट संख्येचा XOR करता आणि परिणाम 0 येतो तर याचा अर्थ आहे की दोन संख्या समान आहेत सर्व बिट्स XOR व्हॅल्यू 0 देत आहे म्हणून परिणाम 0 आहे तत्काल ऑपरेंड ला निर्दिष्ट करण्याच्या पद्धती आहेत जसे मी तुम्हाला म्हणालो होतो की काही तात्कालिक डेटा निर्दिष्ट करू शकता मी या हॅश चिन्हा सोबत लिहू शकतो मी दुसऱ्या ऑपरेंडला तत्काल ऑपरेंड म्हणून वापरू शकता एम्परसॅण्ड दर्शवितो की जी संख्या मी निर्दिष्ट करत आहे ती हेक्साडेसिमल मध्ये आहे तात्कालिक व्हॅल्यू च्या संदर्भात या संख्येच्या अधिकतम व्हॅल्यूवर काही प्रतिबंध आहेत जी तुम्ही दर्शवू शकता श्रेणी सामान्यतः 0 ते 255 आहे तुम्ही येथे 2 च्या कॉम्प्लीमेंट नंबर मध्ये सुद्धा निगेटिव्ह व्हॅल्यू देऊ शकता आणि आणखी एक सुविधा आहे इन्स्ट्रक्शन मध्ये अतिरिक्त 4 बिट्स आहेत जेथे तुम्ही निर्दिष्ट करू शकता की या ऑपरेंड व्हॅल्यू ना फिरवले जाईल आणि त्या 32 बीट रेंज मध्ये या 8 बिट्स ना इथे किंवा इथे किंवा इथे किंवा इथे ठेवले जाऊ शकते तुम्ही तुमच्या आवश्यकते नुसार तुमची संख्या बनवू शकता आणि नंतर तुम्ही ADD SUB इत्यादि करू शकता मी दुसऱ्या ऑपरेंड मधील लवचिकता बद्दल बोललो आहे तिथे हा शिफ्टेड रजिस्टर ऑपरेंड येतो ARM आर्किटेक्चर मध्ये एक बॅरल शिफ्टर आहे असे मी सांगितले होते दूसरा ऑपरेंड वैकल्पिक रित्या बॅरल शिफ्टर च्या माध्यमातून जातो तुम्ही याला स्थलांतरित करू शकता आणि नंतर काही अरिथमेटिक किंवा लॉजिक ऑपरेशन्स करू शकता असेंबली लैंग्वेज लेवल मध्ये तुम्ही या प्रकारे निर्दिष्ट करू शकता ADD r1 r2 r3 LSL 3 चौथ्या पॅरामीटर मध्ये 3 ने लॉजिकल शिफ्ट लेफ्ट आहे म्हणजे दुसरा ऑपरेंड तीन स्थानांनी लेफ्ट शिफ्ट केला आहे आणि नंतर r2 मध्ये ऍड केला आहे तुम्ही याला एका स्थिरांक च्या किंवा काही रजिस्टर च्या स्वरूपात निर्दिष्ट करू शकता r5 ने लॉजिकल शिफ्ट लेफ्ट म्हणजे जी r5 मधील व्हॅल्यू आहे तेवढ्या बिटने शिफ्ट होईल तुम्ही येथे पाहू शकता की आपल्याकडे दुसरा ऑपरेंड लवचिक पद्धतीने निर्दिष्ट करण्याची सुविधा आहे एक तर सामान्य रूपा मध्ये किंवा काही स्थलांतरित रूपा मध्ये म्हणूनच ही रिव्हर्स सबट्रॅक्ट ची सुविधा सुद्धा आहे आणि केवळ लॉजिकल शिफ्ट लेफ्ट नाही तर विभिन्न शिफ्ट आणि रोटेट इन्स्ट्रक्शन किंवा पर्याय उपलब्ध आहेत लॉजिकल शिफ्ट लेफ्ट लॉजिकल शिफ्ट राईट रोटेट राईट रोटेट राईट म्हणजे जेव्हा तुम्ही उजवीकडे शिफ्ट होता तेव्हा बाहेर येणारा शेवटचा बीट पुन्हा रजिस्टर च्या आत पोहोचेल रोटेट राईट एक्सटेंडेड म्हणजे तुम्ही ज्या रजिस्टरला उजवीकडे फिरवत आहे त्या नंतर तुमचा कॅरी फ्लॅग असेल हा बीट या कॅरी फ्लॅग मध्ये जाईल आणि कॅरी फ्लॅग ला यामध्ये फिरवले जाईल म्हणूनच हे 33 बीट रोटेशन सारखे आहे याला 1 बीट ने एक्सटेंडेड म्हटले जाते आणि अरिथमेटिक शिफ्ट लेफ्ट आणि लॉजिकल शिफ्ट लेफ्ट समान आहेत यामध्ये काही फरक नाही आणि अरिथमेटिक शिफ्ट राईट म्हणजे जर एक निगेटिव्ह संख्या आहे जेव्हा तुम्ही उजवीकडे शिफ्ट करता तेव्हा 1 सर्वात महत्वपूर्ण बीट मध्ये जोडला जाईल जर पॉझिटिव्ह संख्या आहे तर 0 जोडला जाईल तर हे विभिन्न पर्याय आहेत या आकृती मध्ये यातील काही दाखवले आहे जेव्हा तुम्ही लॉजिकल शिफ्ट लेफ्ट 5 असे म्हणता तेव्हा ओरिजिनल रजिस्टर 5 स्थानांनी डावीकडे शिफ्ट होईल आणि उजवीकडे 0 ऍड केले जातील जेव्हा तुम्ही 5 स्थानांनी लॉजिकल शिफ्ट राईट असे म्हणता तेव्हा तुम्ही उजवीकडे शिफ्ट करता आणि 0 ऍड करता जर मी अरिथमेटिक शिफ्ट राईट म्हणालो परंतु संख्या पॉझिटिव आहे म्हणजे MSB 0 होता तर 0 ऍड केले जातील परंतु संख्या निगेटिव्ह होती याचा अर्थ आहे की सर्वात महत्वपूर्ण बिट 1 होता तर 1 डाव्या बाजूला ऍड केले जातील आणि रोटेट म्हणजे जसे मी सांगितले जे काही बाहेर जाते ते इथे आत मध्ये येईल हे विभिन्न पर्याय आहेत काही मल्टिप्लिकेशन इन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत MUL r1 r2 r3 तुम्ही दोन संख्यांचा r2r3 गुणाकार करता आणि तुम्ही फक्त परिणामाचे 32 बीट घेता कारण मल्टिप्लिकेशनचा परिणाम 64 बीट असू शकतो परंतु तुम्ही उच्च क्रम बिट्स दुर्लक्षित करता तुम्ही गृहित धरता की परिणाम 32 बीट च्या आत फिट होईल आणि तुम्ही केवळ शेवटचे 32 बीट घेता आणि मल्टिप्लिकेशन मध्ये तात्काळ ऑपरेशन्स चा उपयोग नाही केला जात आणखी एक इन्स्ट्रक्शन आहे जी डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग एप्लीकेशन्स साठी अत्यंत उपयुक्त आहे याला मल्टिप्लाय आणि एक्यूमलेट असे म्हणतात तेथे तुम्हाला एका संख्येचा आणि काही अन्य संख्येचा सतत गुणाकार करावा लागेल आणि सतत दुसरी व्हॅल्यू ऍड करावी लागेल याबरोबर आपण या लेक्चर च्या शेवटाकडे येत आहे जिथे आपण काही अरिथमेटिक आणि लॉजिकल इन्स्ट्रक्शन बद्दल बोललो आहे ज्या ARM इन्स्ट्रक्शन सेट आर्किटेक्चर द्वारा उपलब्ध आणि समर्थन केल्या आहेत पुढील लेक्चर मध्ये आपण डेटा ट्रांसफर इन्स्ट्रक्शन बद्दल बोलणार आहोत डेटा ट्रांसफर इन्स्ट्रक्शन चे विभिन्न प्रकार काय आहेत ज्याचा उपयोग रजिस्टर आणि मेमरी दरम्यान डेटा ट्रांसफर करण्यासाठी केला जाऊ शकतो